तर आपण आपली चर्चा चालू ठेवू आजच्या लेक्चर मध्ये क्लोक स्केव नियंत्रित करण्यासाठीच्या काही सामान्य पद्धतीबद्दल आपण चर्चा करणार आहोत कारण तुम्हाला आठवत असेल आपल्याला क्लॉक पिन पासून क्लॉक नेट ची रचना करावी लागतेजी सर्व टर्मिनल पॉईंट्सला क्लॉक सिग्नल पुरवते आणि आपल्याला पूर्ण नेटवर्कमध्ये हा स्केव नियंत्रित करावा लागतो तर दोन टर्मिनल पॉईंट्स मध्ये हे क्लॉक सिग्नल पोहोचण्याच्या वेळे मधला जास्तीत जास्त फरक किंवा क्लॉक एजसला लिमिट मध्ये ठेवावे लागतो बरोबर तर प्रथम आपण क्लोक्क स्केव कमी करण्याच्या उपलब्ध पद्धती बघूया तर त्यापैकी दोन महत्वाच्या पद्धती बद्दल माहिती बघूया यामधील पहिली पद्धत काय सांगते तर एकमेकांपासून जवळजवळ असलेल्या सर्व क्लॉक इनपूटस शोधून काढणे आता हे कसे करता येईल तर मी तुम्हाला स्पष्ट करतो समजा माझ्याकडे एक चिप आहे आता असं समजा की सर्व क्लोक्क इनपुट्स म्हणजेच क्लॉक सिग्नल देण्यासाठी जिथे जोडणी करावी लागते हे सर्व इनपुटस एकमेकांपासून जवळ आहेत आणि असे समजा की ही माझी क्लॉक पिन आहे आणि तिच्या मार्फत आपण क्लॉक सिग्नल देणार आहोत तर आतापर्यंत क्लॉक सिग्नल वाहून नेण्यासाठी ज्या काही पद्धती आपण वापरल्या आहेत अशाच काही पद्धती कनेक्शन साठी वापरता येतील आता एक गोष्ट स्पष्ट आहे की हा नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि सर्व नेटवर्क मध्ये उपस्थित आहे त्याच्या जोडणी जागांमध्ये काहीसा फरक आहे दोन वायर ची लांबी थोडीशी वेगळी आहे तर सामान्यपणे हा स्केव तेथील जागेमध्ये असलेल्या वायरच्या प्रकारानुसार मर्यादित राहील आता जर हे क्लॉक पिन छोट्या प्रदेशात स्थित असतील तर आपण ज्या भिन्नतेबद्दल बोलत आहोत तिचा झालेला जास्तीत जास्त बदल देखील नियंत्रित केली जाऊ शकतो जरी ही पद्धत अगदी सोपी दिसत आहे परंतु प्रत्यक्षरित्या अमलात आणणे सोपे नाही कारण सामान्य चिप मध्ये आपल्याला जवळजवळ सर्वच ठिकाणी क्लॉकस ची आवश्यकता असते आपण असे गृहीत धरू शकत नाही की क्लॉकस फक्त एका छोट्याशा भौमितिक क्षेत्रात स्थित असतील किंवा एकत्रित असतील तर ही पहिली पद्धत होती आणि मी आधीच सांगितले होते की ही पद्धत सर्वसाधारणपणे अंमलात आणणे कठीण आहे दुसरी पद्धत अशी आहे की आपण त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करू नये तर त्यांच्यामधील डिलेस बॅलन्स करण्याचा प्रयत्न करूया तर असे समजा की तीच क्लॉक पिन सिग्नल देत आहे परंतु वायरला अशा अशाप्रकारे जोडा की जेणेकरून डिले योग्य प्रकारे बॅलन्स होईल तर दुसऱ्या पद्धतीप्रमाणे जर तुम्हाला वाटत असेल तर दोन गोष्टी करूया प्रथम रणनीती अशी आहे की माझ्याकडे पिनची एक विशिष्ट संख्या आहे जिथे मला क्लॉक सिग्नल पाठवावा लागतो म्हणून मी काही मोजणीपद्धत वापरून प्रत्येक क्लॉक सिग्नल ला अनुसरून स्वतंत्र रेषा काढण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून त्यांच्यामधील डिले जवळजवळ समान असेल किंवा मी सामान्य प्रकारचे नेटवर्क मांडण्याचा प्रयत्न करतो नंतर मी पिनला काही प्रकारे नेटवर्कशी जोडण्याचा प्रयत्न करेन सामान्य नेटवर्क ची मांडणी करणे सोपे जाईल क्लॉकस जवळजवळ सर्व चिप वर आणि नंतर जिथे पिनची जागा आहे अशा ठिकाणी उपलब्ध असतील हे त्या अर्थाने अधिक सामान्य होईलआपण असे काहीतरी जवळच्या क्लॉक पॉईंटशी जोडण्याचा प्रयत्न करूया ह्याबद्दल आपण नंतर तपशीलात जाऊ म्हणून मी येथे चर्चा केलेला पहिला पर्याय याला कधीकधी स्पायडर लेग डिस्ट्रीब्यूशन म्हटले जाते तसं स्पायडर लेग डिस्ट्रीब्यूशन चे बरीच वैशिष्ट्ये आहेत मी याचे स्पष्टीकरण देतो प्रथम स्पायडर लेग डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क कसे दिसते ते पाहूया हे असे काहीतरी दिसते आपण पाहिले असेल की येथे आपल्याकडे एक क्लॉक स्त्रोत आहे जो कदाचित चिप च्या बाहेरून येत असावाआपल्याकडे एक शक्तिशाली ड्राइव्हर आहे कारण या ड्रायव्हर ने या सर्व शाखांमध्ये करंट पुरविला पाहिजेशाखांची संख्या जास्त असू शकते बरोबर तर हे अंतिम बिंदू आहेत जेथे क्लॉक सिग्नल आवश्यक आहेत मी त्यांना क्लॉक पिन असे म्हणतो ते अनियंत्रितपणे स्थित आहेतम्हणून हे सामान्यत स्पायडर च्या पायांसारखे दिसतील आणि हे क्लॉक सिग्नल आहेततुम्हाला एक गोष्ट सांगता येईल की स्केव आणि जिटर कन्स्ट्रियनस आणि आवश्यकता हे क्लॉक सिग्नल नंतर आपण पॉवर आणि ग्राउंड सिग्नल पाहू ते सिग्नल रवटिंगच्या तुलनेत समान लेयरवर ठेवलेले आहेतजिथे आपणास एकतर 2 लेअर 3 लेअर या प्रकारचे रवटिंग तयार केले आहे म्हणून जेव्हा जेव्हा आपण एका लेअर मधून दुसर्या लेअर मध्ये जाऊ तेथे एक वायर कनेक्शन आहे परंतु क्लॉक मध्ये जेव्हा आपल्याकडे वायर कनेक्शन असेल तेव्हा अतिरिक्त डिले करावा लागेलतर हा अतिरिक्त डिले आपण कमी करण्याचा प्रयत्न करतोय बरोबर तर क्लॉक मध्ये किंवा पावर मध्ये आपण सामान्यत अशा वायर वापरत नाही म्हणजेच जेव्हा आपल्याला आवश्यक असते फक्त तेव्हाच वापरु शकतो आणि आपण शक्य तितक्या समान थरांवर वायर ठेवण्याचा प्रयत्न करतो तर बाकी मी याबद्दल बोलत आहे हा ड्रायव्हर पुरेसा शक्तिशाली असणे आवश्यक आहे म्हणून जेव्हा मी म्हणतो एक शक्तिशाली ड्रायव्हर आहे तेव्हा एक शक्तिशाली ड्रायव्हर तयार करण्याचे अनेक मार्ग आहेतआपण याबद्दल थोड्या वेळाने बोलूथोडंसं मागे जाऊया तर आपण ड्रायव्हर वापरतो असे समजा की N पॉइंट्स आहेत N क्लॉक पिन आहेत आपण हे सर्व N पिंस चालवत आहोत तर क्लॉक स्त्रोतापासून प्रत्येक शेवटच्या पॉइंट पर्यंत एक वेगळा वायर जाईलबरोबर आता जे लोक ट्रान्समिशन लाईनशी परिचित आहेत त्यांच्यासाठी ही एक गोष्ट माहीत असेल की जेव्हा आपण लांब ट्रान्समिशन लाइन चालवित आहातरिफ्लेक्शन आणि इतर समस्यांसारखे काही प्रभाव आहेत ज्यामुळे आपल्याला सामान्यतः लाईन च्या शेवटी एक टर्मिनेटइंग रेजिस्टन्स करावा लागतो बघा सुरुवातीला आपण नेटवर्क केबल टाकली होती कोणासाठी तर ज्यांनी पातळ आणि जाड इथरनेट केबल्स पाहिल्या आहेत तर शेवटी एक 75 ओम किंवा 300 ओम टर्मिनेशन रेसिस्टन्स होता जो जोडलेला होता त्यास ट्रान्समिशन लाइन आवश्यकतांच्या संदर्भात आवश्यक आहे तर येथे देखील हे असेच असेल या लेगस ट्रांसमिशन लाइन म्हणून मानले जाऊ शकते तर या ट्रान्समिशन लाइनच्या शेवटी प्रत्येकास तुम्हाला टर्मिनेशनसाठी योग्य रेसिस्टन्स द्यावा लागेल तर हे अतिरिक्त ओव्हरहेड आहेतपरंतु आपण हे करत असल्यासतर एकूण रेजिस्टन्स R येथे N आउटपुटस आहेत हा R रेजिस्टन्स बघाअसं समजा की RRRR हे सर्व रेजिस्टन्स पॅरलल दिसतय कारण हे सर्व पॅरलल कंनेक्शन्स आहेत तर येथे ड्रायव्हर ला असलेला परिणामी लोड R भागिले N असेल समजा तुमच्या R ची किंमत 75 ओहम असेल आणि तुम्ही 3 पॉईंट्स चालवत आहात तर परिणामी लोड बरोबर 25 असेल आणि हाच मुद्दा आहे ज्याच्यावर आपण हायर पॉवर ड्रायव्हिंग कॅपाबिलिटी यावर परत येणार आहोत आपल्याला बर्याचदा पॅरलल 2 किंवा अधिक ड्रायव्हर्स जोडणी करणे आवश्यक असू शकते पण स्पष्टपणे आपण समजू शकता की काही कमतरता आहेत जसे की तुम्हाला प्रत्येक क्लॉक पिन रेजिस्टन्स प्रमाणे वापरावी किंवा टर्मिनेट करावी लागते जे अतिरिक्त एरिया खर्च करेलअतिरिक्त भारआणि हे कायम प्रभावी नसेल तर ही पद्धत जरी एक पर्यायी आहे जिथे आपण वेगवेगळ्या क्लॉक पिन जोडू शकता आणि अजून एक मुद्दा आहे कि स्केव बॅलन्स करण्यासाठी आपल्याला खात्री करावी लागेल की स्पायडर चे सर्व लेगस जवळपास समान आहेत म्हणूनच यामुळे आपल्याला एक विशेष पद्धतीने राऊट करावे लागते कधीकधी तुम्हाला वळसा तयार करावा लागतो त्याला स्नेककिंग असे म्हणतात एक साप कसा चालतो त्याप्रमाणे ते दिसतात सरळ चालण्याऐवजी तुम्हाला एक रेषा काढावी लागेल आणि ही रेषा दुसऱ्या रेषेला समांतर असेल तर दुसरा पर्याय आहे क्लॉक डिस्ट्रीब्यूशन ट्री तर क्लॉक डिस्ट्रीब्यूशन ट्री काहीसा याप्रमाणे दिसते तरी येथे बघा तुम्ही ड्रायव्हर ऐवजी मला खूप सारे ड्रायव्हर्स झाडांच्या या शाखा जशा असतात त्याप्रमाणे जोडावे लागतात तर येते मी मी एक झाडाप्रमाणे क्लॉक नेटवर्क तयार केले आता असे समजा की आपल्याकडे 12 टर्मिनल पॉईंट्स आहेत जसे की आकृतीमध्ये दाखवले आहे तर क्लॉक च्या सोर्स पासून चालू करून मी पहिल्या वेळेस ड्रायव्हर नुसार 3 क्लॉक सोर्स चा उपयोग करणार आहे तर इथे आपल्याला दोन फायदे होतात पहिला म्हणजे तुम्हाला खूप सारे ड्रायव्हर्स वापरावे नाही लागत आपल्याला थोडे ड्रायव्हर्स लागतात आणि हे सर्व ड्रायव्हर्स त्यांच्या आकारानुसार एक सारखे असू शकतात दुसरं म्हणजे आपण हे करत असल्यास सिग्नल चा मुख्य डीले हा ड्राइव्हर्र्स चा मेन डीले असेलकारण कदाचित हे परस्परसंबंधातील डीले कमी असेल तर या परस्पर संबंधाचा डीले ड्रायव्हरच्या डीले पेक्षा खूपच कमी असेल परंतु वायर ची लांबी अंदाजे समान असावी अशा प्रकारे वायर चे संतुलन राखण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत तर क्लॉक च्या स्त्रोतापासून ते क्लॉक च्या टर्मिनल पर्यंत आपल्याला 3 ड्राइव्हर्स दाखवणे आवश्यक आहे तर अशी कल्पना आहे की आपण अशा प्रकारे आपले क्लॉक नेटवर्क ठेवत आहात जेणेकरून आपोआप क्लॉक च्या स्त्रोतांमधील डीले आणि क्लॉक चे टर्मिनल पॉईंट जवळजवळ समान होतील आपण वापरत असलेल्या ड्रायव्हर्स ची संख्या समान आहे आणि एका ड्रायव्हर पासून दुसऱ्या ड्रायव्हर कडे लेआउट करा तो एक प्रकारचा नियमित लेआउट असावा वायरची लांबी सर्व समान असावी तर तो डीले देखील जवळपास समान असेल बरोबर तर क्लॉक डिस्ट्रीब्यूशन ट्री मागील मूलभूत तत्त्व आहे म्हणून आता आपण क्लॉक बफरस वापरत असलेली आणखी एक पद्धत येथे दाखवत आहे तर आपल्याला क्लॉक बफरस ची गरज का आहे तर त्याचे एक कारण म्हणजे तुम्हाला मी आधीच सांगितले आहे की आपल्याला जास्तीत जास्त करंट वाहून नेणे आवश्यक आहे कदाचित क्लॉक सोर्स 100 किंवा 1000 पॉइंटला करंट पोचू शकत नाही तर मला येथे हे करंट ऍम्प्लिफाय करण्यासाठी बफरस ची आवश्यकता आहे यासाठी अजून एक कारण पण आहे पहिली गोष्ट म्हणजे क्लॉक सिग्नल वैश्विक स्वरुपाचा आहे क्लॉक रेषा सामान्यत चिप च्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत अगदी लांब असतात ते जाऊ शकते आणि जर लांब रेषा असतील येथे कॅपॅसितन्स आणि रेजिस्टन्स वितरित केले जाईल आणि RC डीले होईल तर मला म्हणायचे काय आहे ते असे समजा की माझ्याकडे अशी चिप आहे तर माझ्याकडे येथे क्लॉक पिन आहे या क्लॉक च्या पिनवरुन मी लांब क्लॉक ची वायर ठेवत आहे येथे एक पिन म्हणा आता या रेषेच्या बाजूने ट्रांसमिशन लाइन घटकांमुळे रेसिसटीव्ही परिणाम होतील तेथे कॅपेसिटिव प्रभाव असतील सर्वत्र एकाच ठिकाणी नाही ही रेषा अधिक लांब असेल तर RC ची किंमत अधिक असेल आणि आपल्याला माहिती आहे की कोणत्याही RC प्रकारच्या नेटवर्क साठी आपण RC डीले म्हणून संदर्भित करतो तर जर आपल्याला R किंवा C कमी करता आला तर डीले कमी होईल बरोबर पण जर आपल्याकडे लांब वायर असेल तर R आणि C जास्त असेलपरंतु त्याउलट जर आपण एकच लांब वायर ऐवजी असे केले तर जर आपण त्यास बफरस घालून लहान तुकड्यांमध्ये विभाजित केले तर यापैकी प्रत्येक विभागातील RC डीले कमी होईल आणि कमी वायरच्या तुलनेत लांब वायरसाठी त्याचे योगदान जास्त वेगाने वाढेल तर या छोट्या विभागांच्या डीले ची बेरीज आपल्याकडे एकच विभाग असल्यास या लांब विभागातील डीले नंतर कमी होईल तर अशी कल्पना आहे की जर आपण दीर्घ इंटरकनेक्शन लहान इंटरकनेक्शन मध्ये खंडित करण्यासाठी बफरस वापरत राहिलो तर आपले एकूण डीले कमी होईल जे एक कारण आहे आणि आपण असा तर्क करू शकता की मी वायर विस्तीर्ण करून माझा RC डीले कमी करू शकतोजसे मी आरसी बद्दल बोलत आहे कॅपॅसितन्स आणि रेजिस्टन्स समजा मी अशा प्रकारे वायर ठेवत आहे की मी त्याला आयत म्हणून दर्शवित आहे तर पर्याय म्हणून मी त्यास अधिक विस्तृत करू शकलो असतो तर जर मी ते अधिक विस्तीर्ण केले तर याचा अर्थ कमी रेजिस्टन्स होईलपरंतु याचा अर्थ कॅपेसिटीन्स मध्ये वाढ देखील होईल कारण जर वायर विस्तीर्ण असेल तर दुसऱ्या थराचे कॅपेसिटीन्स अधिक असेल बरोबरकारण विस्तीर्ण वायरला दुसऱ्या लेअर पेक्षा बरेच जोड्या मिळतीलआपल्याला फॉर्म्युला आठवत असल्यास कॅपेसिटन्स चे मूल्य प्लेटच्या क्षेत्राच्या प्रमाणात आहे आणि जर आपण वायर विस्तीर्ण केले तर प्लेट चे क्षेत्र वाढत आहे तर कॅपेसिटन्स वाढत आहे तर केवळ वायर अरुंद केल्याने किंवा विस्तीर्ण केल्याने आपल्याला मदत होणार नाही योग्य ठिकाणी बफर समाविष्ट करणे आवश्यक आहे तर RC डीले कमी करण्यासाठी आपल्याला बफर समाविष्ट करावे लागतील हा निव्वळ निष्कर्ष आहे परंतु आणखी एक फायदा आहे तो क्लॉक ची वेव्हफॉर्म जतन करण्यास मदत करतो याचा अर्थ काय म्हणून जेव्हा जेव्हा आपण सिग्नल एक डिजिटल सिग्नल आपण 0 1 बद्दल बोलत असतो तेव्हा ते लांब पल्ल्यावरून फिरते तर पुन्हा या RC प्रभावामुळे सिग्नलचे डीसटॉर्शण होते कम्युनिकेशन लाईन ची लांबी जितकी जास्त असेल तितकी डीसटॉर्शण अधिक होईल म्हणून जर मी काही काळानंतर बफर वापरला म्हणून बफरचे आउटपुट सिग्नल पुन्हा विकृत मुक्त होईल तर आपण जास्तीत जास्त सिग्नलचा नॉइज किंवा डीसटॉर्शण नियंत्रित करीत आहोत ते कदाचित त्यास मदत करतील डीले वाढविला जाईल परंतु लक्षात घेण्याजोगा मुद्दा हा आहे की एकूण क्षेत्राच्या बाबतीत तेथे मोठ्या संख्येने बफर सादर केले जाऊ शकतात आणि एकूण क्षेत्राच्या 5 टक्के क्षेत्रामध्ये ते व्यापू शकते आणि हे बफर अपस्ट्रीम लोड एमपीडान्स पासून क्लॉक नेट वेगळे करण्यात मदत करतात तर याचा अर्थ काय आहे समजा माझ्याकडे बफर आहे जे डायरेक्ट ड्राईव्हिंग करीत आहे असे म्हणा की 100 क्लॉक लोड म्हणजे मी चालवित असलेले एकूण भार ते 100 लोडस आहेत तर प्रत्येक लोड ला काही कॅपेसिटन्स मूल्य असेल ते सर्व 100c पर्यंत जोडले जातील परंतु जर आपण अनेक वितरित मार्गाचा वापर केला तर प्रत्येक ड्रायव्हर 100 चालवित नाही परंतु कदाचित केवळ 4 किंवा 5 पर्यंत तर मी चालवित असलेला लोड ही मर्यादित होतो आणि त्यामुळे वेगवान होईल म्हणून मी या आकृत्यानुसार जे काही म्हटले आहे त्याचा सारांश या आकृतीमध्ये आहे की जर आपण बफर ला क्लॉक ट्री च्या ब्रांचेस नुसार वितरित केले तर प्रत्येक शाखेत एक रेझीसटीव्ही आणि कॅपेसिटिव प्रभाव यासारखे दर्शविला जाईल परंतु हे लहान वायर विभागांसाठी मर्यादित असेल तर प्रत्येक विभागांसाठी RC डीले कमी होईल आणि शेवटी आपला ड्राईव्ह वास्तविक सर्किट जेथे क्लॉक आवश्यक आहेत आसे अनुक्रमिक घटक तर थोडक्यात आपल्याला चिप वर पसरलेल्या बर्याच फ्लिप फ्लॉप वर एक क्लॉक स्त्रोत पाठविणे आवश्यक आहे त्यांना क्लॉक सिंक असे म्हणतात म्हणून आपण या नेट्स लांब वायरमधून कनेक्ट करुन त्यांना पाठवत नाही त्याऐवजी आपण अशा ट्रीच्या रूपात बफर देतोआणि मग आपण हे बफर फ्लिप फ्लॉप वापरू शकतोबरोबरआपण आतापर्यंत याबद्दल बोलत होतो आता क्लॉक बफरिंग च्या संदर्भात विस्तृत पद्धती पाहूया समजा आपण ट्री च्या ब्रांचेस मध्ये बफर वापरत नाहीये आम्ही एकच खूप मोठा बफर डिझाइन करण्याचा प्रयत्न करीत आहोत जे सर्व क्लॉक सिंक साठी पुरेसे शक्तिशाली असेलत्यामध्ये पर्याप्त क्लॉक चालविण्याची क्षमता असेल आता जेव्हा आपण अशा प्रकारचे बफर डिझाइन करता तेव्हा पुन्हा CMOSसीएमओएस तंत्रज्ञानाचे काही ज्ञात परिणाम आढळतात आपण एक खूप मोठा बफर डिझाइन करणे नेहमी शक्य असतो परंतु त्या बफर ला खूप मोठ्या आकाराचे ट्रान्झिस्टर आवश्यक असतात आता जेव्हा आपण ट्रान्झिस्टरस मोठे कराल तेव्हा ट्रान्झिस्टरस चे रेजिस्टन्स किंवा कॅपेसिटन्स मूल्य वाढेल जे ट्रान्झिस्टर चा स्विचिंग डीलेवाढवू शकतात चालू असल्यास 0 ते 1 किंवा 1 ते 1 डीले किंवा 1 ते 0 डीले प्रथम एक लहान बफर वापरा नंतर आपण थोडा लांब बफर वापरा नंतर आपण यासारख्या थोड्या मोठ्या बफरचा वापर करा तर प्रत्येक बफर f च्या घटकासह इतरांपेक्षा मोठा असतो तर जर याचा 1 आकार असेल तर f असेल हा f चा वर्ग असेल आणि याप्रमाणे वाढत जाईल ही एक प्रमाणित प्रथा आहे हे सिद्ध झाले आहे की जर आपण योग्य प्रकारे f निवडत असाल तर या पद्धतीत एकूण डीले बराच अनुकूलित होईलएकाच प्रकारच्या बफर प्रकाराच्या तुलनेत तर या आकृत्यामध्ये तथापि आपण मोठे केंद्रीकृत बफर पहात आहोत तो मध्यवर्ती बफर आपण क्रमाक्रमाने मोठ्या बफर ची साखळी म्हणून दर्शवित आहोत म्हणून मी सांगितलेले कारण मी म्हटल्याप्रमाणे आहे परंतु हा एक मध्यवर्ती बफर सर्व सिंकस चालविण्यास पुरेसे शक्तिशाली आहे तर जर आपण वायर ची अशा प्रकारे मांडणी करू शकता की लांबी जवळजवळ समान असेल तर स्क्यू मिनीमायझेशन होईल आता हा दृष्टीकोन आपण समाविष्ट करू शकत असल्यास किंवा आपण अंमलात आणू शकत असल्यास हे आपल्याला अधिक चांगले स्क्यू मिनीमायझेशन देईल कारण आपला बफर एकाच ठिकाणी आहे लांबीच्या बाबतीत फक्त वायर जुळणे आवश्यक आहे आणि आपण R आणि C पाहू शकता परंतु आपल्याला बफरची चिंता नाही केवळ लांबीच्या बरोबरीची चिंता आहे परंतु आपण हा बफर बर्याच ठिकाणी वितरित केल्यास अनेक लहान लहान बफर देखील तेथे बफर मध्ये लहान बदल होऊ शकतात 2 बफर जोडत असतात तेव्हा ते कधीही एकसारखे नसतात त्यांच्या पॅरामीटर्स मध्ये अगदी लहान फरक असेल तर तिथेही काही बदल घडून येतील म्हणून मी येथे म्हटल्याप्रमाणे आम्हाला फक्त ट्री च्या वायर लांबीच्या समानतेवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे म्हणून दुसऱ्या पद्धतीकडे जा जेथे आपण ट्री च्या कडेने बफर तयार करुन देत आहात तर मी येथे असे म्हणायला लावत आहे की प्रत्येक बफर 4 इतर बफर चालवितील तर त्यांची आकारमान त्यांची सध्याची ड्रायव्हिंग क्षमता एकसारखीच असेल जर आपण हे सुनिश्चित करू शकलो तर आपण हे सुनिश्चित करू शकता की सर्व शाखांमधील डीले समान असेल कारण सर्व बफरमध्ये समान विलंब होईल आणि आपण या प्रकारचे नेटवर्क लेआउट करू शकलो तरकसे ते आपण नंतर पाहू आपल्याकडे क्लॉक ट्री एक नियमित लेआउट असू शकतो जे केवळ बफर डीलेच समानतेचे नव्हे तर परंतु इंटरकनेक्शन्स चे डीले देखील सुनिश्चित करते तर त्या मार्गाने आपण हे सुनिश्चित करू शकता की आपला संपूर्ण डीले चि बरोबरी होईल आणि स्क्यू कमी केला जाईल आता ब्रॉड टोपोलॉजी वर येऊआम्ही जे काही बोललो हे सर्व तात्विक आहे मी सांगितले की बर्याच क्लॉक सिंक एकतर सिंगल क्लॉक बफर वापरतात त्यांना छान प्रकारे वितरित करा जसे की स्क्यू संतुलित आहे किंवा वितरणादरम्यान एकाच मोठ्या बफरऐवजीलहान लहान बफर वापरा परंतु त्यांना ट्री च्या प्रत्येक शाखेत ठेवा आता सामान्य चिपमध्ये आपल्याला वाटते की ते प्रोसेसर चिप असू शकते ही केवळ प्रोसेसरच नव्हे तर चिपवरील सिस्टम देखील असू शकते प्रोसेसर आहे मेमरी आहे इतर फंक्शनल युनिट आहेत चिप मध्ये बरेच वेगवेगळे सर्किटस आहेत तर चिपच्या प्रत्येक भागासाठी आवश्यकता एकसारख्या नसतील मग आपण क्लॉककसे वितरित करता तर आता आपण एकामागून एक विस्तृत मार्ग बद्दल चर्चा करूया यास टोपोलॉजीज असे म्हणतात क्लॉक टोपोलॉजीज आपण या विषयी आधी बोललेली पहिली टोपोलॉजी म्हणजे क्लॉक ट्री तर फक्त तुमची आठवण ताजेतवाने करण्यासाठी आपण मूलतः एक ट्री सारखे संरचना घालतो ति एक बायनरी ट्री असू शकते उदाहरणार्थ मोठ्या आकाराचे हे ट्री असू शकते प्रत्येक बफर 4 बफर चालवू शकतो म्हणून मी येथे 2 दर्शवित आहे तर शेवटचा बफर ड्राईव्हिंग करेल क्लॉक पिन चा संच ड्राईव्हिंग करेल क्लिक टर्मिनल बरोबर अश्या प्रकारे क्लॉक ट्री जोडले जाऊ शकते परंतु या टोपोलॉजी मध्ये आपण असे गृहीत धरत आहोत की बफर चा शेवटचा स्तर आहे तर बफर ची शेवटची पातळी क्लिक टर्मिनल च्या जवळ असावी जेणेकरून आपण त्यास लहान वायर द्वारे कनेक्ट करू शकाल आणि त्या वायर देखील अंदाजे समान लांबीच्या असाव्यात परंतु पुन्हा एकदा हे शक्य आहे जर आपला लेआउट काही प्रमाणात नियमित असेल तुमचे सर्किट नियमित आहे तर क्लॉक ट्री च्या प्रत्येक टर्मिनलमधून आपण क्लिक सिग्नल जोडण्यासाठी समान वयेरचे लेआउट करू शकता हे एक आहे दुसरा एक अधिक सामान्य आशी आणि बर्याच प्रोसेसर चीप या प्रकारच्या रणनीतीचा प्रत्यक्षात वापर करतात तर त्यांचे म्हणणे असे आहे की जसे आपण नंतर काही प्रकरणांच्या अभ्यासाबद्दल चर्चा करीत आहोत तेव्हा हे 2 स्तरांचे वितरण आहेम्हणजे वरच्या स्तराच्या वितरणामध्ये आपण पहाल त्यानुसार आपण एक क्लॉक ट्री वापरतोहे देखील बायनरी ट्री आहे मी दाखवित आहे हे एक दुसऱ्या या प्रकारची मोठ्या आकाराची ट्री आहे आता आपल्याकडे बायनरी ट्री सारख्या संरचनेसारखे आहे जसे की आपण आधी म्हटले त्याप्रमाणे आपल्याकडे एक क्लॉक ट्री आहे शेवटी क्लॉक ट्री स्टोरेज सेल्सचे सर्व पिनला सिग्नल देत आहे म्हणून आपल्याला जिथे जिथे आवश्यक असेल तेथे स्टोरेज सेल्स परंतु आता आपण नाही म्हणत आहोत स्टोरेज सेल्स जे तुम्ही आत्तासाठी विसरलात तरी चालेल आत्ता आपण असे गृहीत धरले आहे की तेथे एक ग्रीड आहे जी आपण आपल्या चिपच्या बाजूने तयार केली आहे हे एक मेटलिक ग्रीडकनेक्शन आहे ते सर्व एकत्र जोडले गेले आहेत या सॉलिड लाईन वायरस आहेत ते सर्व एकत्र जोडले गेले आहेत आणि मी त्याच्यावरती एक ट्री तयार केली आहे प्रत्येक टर्मिनलच्या सर्वात वरती असलेली क्लॉक ट्री ड्रायव्हिंग करत नाही किंवा क्लॉक टर्मिनल परंतु ग्रीड चा एक बिंदू ड्रायव्हिंग करत आहे तर या आकृतीच्या संदर्भात कदाचित एक पॉईंट दुसरा पॉइंट ला ड्रायव्हिंग करत आहे एक पॉईंट याला ड्रायव्हिंग करत आहे तर मग आपल्याकडे असलेले प्रत्येक ग्रीड टर्मिनल त्यामुळे क्लॉक ट्री हे सर्व टर्मिनल चि ड्रायव्हिंग करत आहे याचा अर्थ असा की माझ्याकडे काही प्रकारचे प्यरलंल ड्राइव्हर कनेक्शन आहे या प्रकरणात उदाहरणार्थ 5 बाय 5 असू शकतात असे 25 ड्रायव्हर्स असू शकतात या ग्रिड मध्ये 25 पिन ड्रायव्हिंग करत आहे तर सध्याची ड्रायव्हिंग क्षमता 25 पट अधिक असेल एकदा आपल्याकडे ही ग्रीड धातूच्या थर वर आलीआता खालच्या स्तरावर जिथे आपणास जवळपासच्या ग्रीड पॉईंट वरुन रेखांकित क्लॉक ची आवश्यकता आहे तेथे सर्किटस आहेत आपण क्लॉक ट्री ग्रीड पासून विभक्त करत आहात क्लॉक ट्री नियमितपणे असेलते ग्रीड ला सिग्नल देतात ते समांतर ग्रीड चालवत असतील आणि खालच्या स्तरावर जिथे सर्किट आहे तुम्ही क्लॉक ला टॅप करीत असलेल्या जवळच्या ग्रीड बिंदूपासून हे क्लॉक नेट मेश ड्राईव्हन बाय ट्री मागील तत्त्व आहे आणि तिसरा पर्याय आपल्याकडे पुन्हा बायनरी ट्री आहेपरंतु डीले इक्वलायझेशन काही वेळा आपण सब ट्री वर काही क्रॉस लिंकस जोडू शकता हा रेड लींक क्रॉस लिंकस आहे कधीकधी आपण क्लॉक डीले बरोबरी करण्यासाठी असे करताकदाचित त्यातील काही भागात लांब वायर्स मुळे जास्त RC डीले होईल डीले अधिक आहेडीले कमी करण्यासाठी आपण 2 शाखा एकत्र कनेक्ट करू शकता जेणेकरून ते समांतर येतील आणि डीले योग्य होईल तर सर्वसाधारणपणे आपण या सर्व टोपोलॉजीज एकत्र करू शकता जसे की आपल्याकडे आहेही एक चिप आहे आपल्याकडे फीडिंग करण्यासाठी क्लॉक पिन आहे बर्याच क्लॉक सर्किट मध्ये आपल्यामध्ये एक पीएलएल असते फेज लॉक लूप प्रकारातील एक सर्किट जे इंटरनलि क्लॉक सिग्नल सिंक्रोनाइज्ड करेल आणि याद्वारे आपण हे सर्व स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये वितरित करू शकता आणि मी ज्या ठिकाणाबद्दल बोललो आहे त्या प्रत्येक ग्रीड ची रचना आपल्याकडे असू शकते तर आपल्याकडे एक ट्री असू शकते जे ग्रीड ला फीडिंग करते तर आपल्याकडे क्लॉक ट्री असू शकते परंतु ग्रीड आवश्यक नाही फारच कमी कनेक्शन आवश्यक आहेत तर आपण आपल्या क्लॉक ट्री चे डिझाइन यासारखे सानुकूलित करू शकता तर आपण या लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत म्हणून आम्ही आमच्या पुढच्या लेक्चरमध्ये ट्री डिस्ट्रीब्यूशन च्या विविध रणनीतींवर आपली चर्चा चालू ठेवतो